तर आत्ता आम्ही दुसर्या कंपनीमध्ये आहोत जी ऑटोमिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड Atomic India Private Limited ही विशिष्ट कंपनी मोटार सायकल व सायकलच्या चाकांच्या रिम्स बनविण्याच्या धंद्यात आहे तर ही त्यांची काही उत्पादने आहेत तर मोटार सायकलची अशी एक रिम आहे आणि ही सायकलची रिम आहे तर ते हे करतात आणि म्हणूनच माझ्यासमवेत श्री संजय पटेल आहेत ते या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत तर आम्ही त्यास नक्की काय करतात याबद्दल विचारणार आहोत परंतु त्यापूर्वी मला ऑटोमेशन इंडस्ट्री 4 0 च्या परिपक्वतेच्या पातळीबद्दल अनुपालन वगैरे इत्यादी सांगायचे होते तर ही एक कंपनी आहे जी मी निवडली ती यासाठी नाही की ती इंडस्ट्री 4 0 स्वीकारण्याच्या दृष्टीने पुरेसे परिपक्व आहे खरं तर ही दुसरी बाजू आहे तर ही एक कंपनी आहे जी अद्याप इतकी नाही ती एक छोटी कंपनी आहे ही एक लघुउद्योग कंपनी आहे जी ऑटोमेशन आणि इंडस्ट्री 4 0 च्या बाबतीत अद्याप फारशी परिपक्व झाली नाही परंतु ही विशिष्ट कंपनी अशी आहे जिथे आपण ती एक उदाहरण म्हणून घेतली तर आम्ही हे पाहू शकतो की उद्योगात बदल घडवून आणण्यासाठी किंवा परिवर्तनात बदल करण्यासाठी आणि त्याच्या अनुपालनासाठी या कंपनीची पुष्टी करण्यासाठी आम्ही आमच्या अभ्यासक्रमातील भिन्न भिन्न तंत्रज्ञान कसे अवलंबू शकतो तर या तंत्रज्ञानाच्या कंपनीमध्ये आपणास त्याच्या व्यवसायाच्या पैलूंवरुन शिकलेल्या बर्याच संधी आपल्याला सापडतील या सर्व गोष्टी येथे चांगल्या प्रकारे अवलंबल्या जाऊ शकतात म्हणूनच आपण समजू शकता की ही मुळात वास्तविकता आहे कच्ची मेटल शीट जी येते आणि ती माझ्यामागे रोल फॉर्मिंग प्रक्रिया आहे जी मुळात ती करते ती काही प्रारंभिक प्रक्रिया करते आणि नंतर प्राथमिक प्रक्रियेमध्ये मुळात कंपनीच्या लोगोसह कंपनीचे नाव शीट मेटलला मुद्रांकित करणे आणि ब्रँडचे नाव इत्यादी गोष्टी समाविष्ट असतात तर या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आहेत आणि दोन प्राथमिक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत पटेल यांना गोष्टी कशा केल्या जातात याबद्दल विचारू तर नंतर आपण या अभ्यासाची सद्य स्थिती काय आहे येथे कलेची सद्य स्थिती काय आहे आणि जर त्यांना इंडस्ट्री 4 0 अडॉप्ट करण्याच्या दिशेने स्वत चे रूपांतर करायचे असेल तर काय करता येईल यावर आपण नंतर चर्चा करू तर या कंपनीमध्ये ऑटोमेशन कमी आहे सेन्सरचा वापर देखील खूप कमी आहे आणि निश्चितपणे स्वयंचलित विश्लेषक दृष्टिकोनातून आणि या सर्व गोष्टी या कंपनीत अगदी कमी आहेत परंतु ही अशी कंपनी आहे ज्यात स्वत ला उच्च एंड ऑटोमेशन आणि इंडस्ट्री 4 0 च्या आवश्यकतांच्या उच्च अंत अडॉप्टेशन च्या दिशेने बदलण्याची क्षमता आहे तर श्री पटेल कृपया आपण या कंपनीत नक्की काय करता हे स्पष्ट करू शकाल नमस्कार आज आमची मुख्य उत्पादने एक सायकल मोटरसायकल आणि मोपेड व्हील रिम्स आहेत येथे आम्हाला या चाकांच्या रिम्सच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल माहिती मिळाली प्रथम आम्ही कच्च्या मालापासून सुरुवात करतो मूलभूत म्हणजे सीआरसी पट्टी जी जाडीनुसार येते ही पट्टी कॉइल धारकासह टांगली जाते जिथून पट्टी रोलिंग मशीनवर जाते सुरुवातीची आवश्यकता रोल फाउलिंग मशीनद्वारे कंपनीचे ब्रँड नाव मुद्रित करणे आहे त्यानंतर या सीआरसी पट्ट्यांचे आकार आणि फोल्डिंग रोल फॉउलिंग मशीनच्या 16 रोलद्वारे केले जाते तर आता मी या विशिष्ट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री संजय पटेल यांना या संपूर्ण प्रक्रियेबद्दल कोणत्या गोष्टी कशा केल्या जातात आणि सद्यस्थिती याबद्दल बोलण्यासाठी विनंती करतो पटेल मुळात मी तुम्हाला सांगितलेच आहे की आम्ही शैक्षणिक सामग्रीसाठी ही सामग्री वापरत आहोत जी ऑनलाइन माध्यमांद्वारे आपल्या देशात सामान्यतः उच्च शिक्षण नसलेल्या लोकांसाठी प्रवेशयोग्य असेल तर ते एनपीटीईएल पोर्टलद्वारे सुलभ केले जाईल तर कृपया आपण आम्हाला सांगू शकाल की येथे जे घडते आहे ती ही प्रक्रिया कशी चालविली जाते ठीक आहे सर धन्यवाद सर मी गुजरातचा संजय पटेल आहे येथे आमचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे सायकल मोटारसायकली मोपेड बुलेट इत्यादींचे रिम तयार करणे हे आहे आज आपण रिम उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया पाहू येथे आम्ही औद्योगिक उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतो प्रक्रिया कॉइल धारकापासून सुरू होते ज्याद्वारे पट्टी रोलिंग मशीनमधून जाते सीआरसी पट्टीद्वारे रिम्सची निर्मिती केली जाते त्याची जाडी आणि रुंदी ही महत्त्वपूर्ण मापदंड आहेत कारण व्हील रिम हे वाहनांचा संपूर्ण भार ठेवतात रिम स्ट्रिपच्या 2 बाजू सीम वेल्डिंग मशीनद्वारे जोडल्या जातात आणि दुमडल्या जातात मग बट वेल्डिंगमध्ये रीम्सचे दोन्ही दुमडलेले अंत एकत्र वेल्ड केले जातात यानंतर ग्राइंडिंग आणि पॉलिशिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यानंतर रिम आकार 190 330 400 आणि 600 ग्रिड आकाराने बनविला जातो निकेलचे योग्य कोटिंग करण्यासाठी पॉलिशिंग करणे आवश्यक आहे त्यानंतर ग्राहकांच्या मागणीनुसार आणि अनुप्रयोगानुसार भोक आकार 40 32 36 आणि व्यास 19 28 इ तयार केले गेले आहेत निकेल कोटिंगसाठी शीट तेल काढून टाकले जाते जे एच 2 एसओ 4 एचसीएलद्वारे केले जाते निकेल टाकीमध्ये निकेलच्या थरची 8 ते 9 मायक्रॉन जाडी रिमवर जमा केली जाते अँटीकोरोसन्सची प्रॉपर्टी जोडण्यासाठी आणि रिमचे आयुष्य वाढविण्यासाठी क्रोम प्रक्रिया केली जात आहे यानंतर रिम चमकदार सुधारण्यासाठी पॉलिशिंगसाठी रसायनांमधून जात आहे आणि बाजारात विक्रीसाठी पॅक आहे तर इथे ऑटोमेशन कुठे आहे पीएलसी किंवा तापमान सेन्सर वापरण्यासारखे स्वयंचलितकरण मी पाहिले आहे की उत्पादन प्रक्रियेमध्ये सेन्सर वापरले जातात कृपया त्याबद्दल सांगा कधीकधी पट्टी जाडी जरी 1 मिमी किंवा रूंदी वाढते तेव्हा रोलर आणि मशीनमध्ये समस्या उद्भवते जेव्हा पूर्व परिभाषित आकारात स्ट्रिप पॅरामीटर वाढते तेव्हा मशीन थांबविण्यामध्ये ऑटोमेशन वापरले जाते दुसरे म्हणजे जर सीम फोल्डिंग मशीनला अयोग्य वीजपुरवठा होत असेल आवश्यकतेपेक्षा कमी तर त्यास सूचित केले पाहिजे पीएलसीचा वापर बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार रिम आकार व्यास करण्यासाठी केला जातो तिसर्यांदा पॉलिशिंग युनिटमध्ये पीएलसी वापरली जाते आणि क्रोम युनिटसाठी किती टक्के आवश्यक आहे तर एकाच पीएलसी युनिटची आवश्यकता आहे तपमान निकेलची आवश्यकता जे आवश्यकतेनुसार संपूर्ण प्रक्रिया नियंत्रित करू शकते तापमान देखरेखीसाठी कोणते सेन्सर वापरले जातात तापमान येथे एक अतिशय महत्वाचे मापदंड आहे ते 65 70 डिग्रीच्या आत असले पाहिजे तसेच निकेल अणूंचा वेग राखण्यासाठी तापमानाचा वापर केला जातो जर तापमान 50 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर निकेलची चिकट क्षमता कमी होते आणि म्हणून हळुवारपणे रिमला चिकटते क्रोम युझरमध्ये तापमान 40 अंशांपेक्षा जास्त पुढे गेले तर ते निकेल बर्न करते आणि 40 डिग्री खाली मशीन कार्य करत नाही तर हे तापमान राखण्यासाठी ऑटोमेशन आवश्यक आहे तसेच देखरेखीसाठी क्रोम लेयर हे महत्त्वाचे पॅरामीटर आहे ठीक आहे होय धन्यवाद श्री पटेल खूप खूप धन्यवाद तर आम्ही जे पाहिले ते हे आहे की या विशिष्ट कंपनीमध्ये काही ऑटोमेशन आहे ते पीएलसी प्रोग्राम करण्यायोग्य लॉजिक कंट्रोलर्स वापरतात ज्याचा आपण या विशिष्ट अभ्यासक्रमात अभ्यास केला आहे ते वेगवेगळे सेन्सर देखील वापरतात तर ही मुळात पहिली पायरी आहे परंतु अजून खूप पल्ला गाठायचा आहे तर सेन्सर्स तेथे आहेत परंतु ते एकमेकांशी जोडलेले नाहीत हे आपल्याला आधीपासूनच माहित आहे म्हणून काय आवश्यक आहे तर डेटा अधिग्रहित केला जात आहे आपल्याकडे अशी प्रणाली असू शकते जेथे डेटाची देवाणघेवाण केली जाऊ शकते म्हणून भिन्न स्त्रोतांकडील डेटा ते सर्व सेन्सर उपलब्ध करुन देऊ शकतात आणि जर आपल्याकडे अशी प्रक्रिया असू शकते ज्याद्वारे केंद्रीकृत निर्णय घेतले जाऊ शकतात तर डेटा संवेदनानंतर डेटा पाठवावा लागेल जेणेकरून संप्रेषणविषयक बाबी आपण या कोर्समध्ये शिकलेले प्रोटोकॉल या सर्व गोष्टींची आवश्यकता असेल ते लागू केले जाणे आवश्यक आहे तर मी सांगत होतो की हा सर्व डेटा केंद्रीयकृत पद्धतीने किंवा काही विकेंद्रित पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे तर त्यांच्यावर प्रक्रिया करावी लागेल त्यांच्याकडे वयाच्या जवळजवळ प्रक्रिया केली जाणे आवश्यक आहे याचा अर्थ असा आहे की जिथे ते संकलित करीत आहेत तेथील स्त्रोत किंवा त्यापासून खूप दूर प्रक्रिया केली जाण्याची शक्यता क्लाऊड मध्ये किंवा त्यासारखी असू शकते ही सर्व तंत्रज्ञान फॉग कंप्यूटिंगक्लाऊड कंप्यूटिंग या सर्व तंत्रज्ञानाची प्रक्रिया सुधारण्यासाठी या विशिष्ट कंपनीमध्ये खूप चांगल्या प्रकारे अवलंबली जाऊ शकते तर त्यानंतर काय होते ते आपण विश्लेषणाच्या आधारावर करू शकता सर्व प्रथम आपण निर्णय घेऊ शकता सर्व प्रथम आम्ही ऑपरेटिंग कार्यक्षमतेचे परीक्षण करू शकतो आम्ही ऑपरेशनल कार्यक्षमता परिचालन देखभाल ठेवू शकतो एकतर काहीही आवश्यक आहे किंवा संकलित केल्या जात असलेल्या डेटाच्या आधारे नाही त्यानंतर तिथे मशीन लर्निंग तंत्राचा वापर करून पूर्वानुमानात्मक तसेच प्रिस्क्रिप्शनल मेन्टेनन्स घेतल्यानंतरही त्या अवलंबिल्या जाऊ शकतात आणि म्हणून आम्ही काय करू शकतो आम्ही प्रक्रिया बनवू शकतो उत्पादनांची गुणवत्ता यापेक्षा अधिक सुधारेल आणि चांगल्या गुणवत्तेची असतील आणखी एक गोष्ट जी मी आधी सांगायला विसरलो ती म्हणजे सेफ्टी बद्दल काय तर बर्याच उद्योगांमध्ये सुरक्षितता महत्वाची असते आणि मला खात्री आहे की ते देखील अतिशय गंभीर मार्गाने सुरक्षिततेची काळजी घेत आहेत सेफ्टी डोमेनमध्येही ऑटोमेशन खूप महत्वाचे आहे तर कार्य स्थळ अधिक सुरक्षित आणि कार्यपद्धती अधिक सुधारण्यासाठी आम्ही आयओटी तंत्रज्ञानाचा अवलंब करू शकतो जेणेकरून आपण एकूणच गुणवत्तेची अधिक सुधारित पद्धतीने आणि अधिक समाकलितपणे काळजी घेऊ शकता मी समाकलित म्हणतो कारण की या सर्व गोष्टी एकमेकांना जोडल्या पाहिजेत हे सर्व भिन्न घटक येणारा सर्व भिन्न डेटा उत्पादनाची गुणवत्ता तसेच कार्यस्थानाची सुरक्षा या सर्वांनी प्रक्रिया सुधारण्यासाठी एकात्मिक पद्धतीने समग्र पद्धतीने योगदान द्यावे म्हणूनच ही एक कंपनी आहे जशी मी तुम्हाला सांगत आहे जिने पहिले पाऊल उचलले आहे परंतु भविष्यात इंडस्ट्री 4 0 स्वीकारण्यास तयार असल्यास त्यांना पुढे जाण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे तर आयओटी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने त्यांना लक्ष्य प्राप्त करण्यासाठी मदत होईल धन्यवाद तर आत्ता आम्ही दुसर्या कंपनीत आहोत जी मुळात शीट मेटल घेते आणि आपल्या क्लायंटसाठी काही प्रकारचे आकार देण्याच्या व्यवसायात आहे तर उत्तर गुजरातमधील मेटल टेक्सीजेन्सी प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे तर माझ्याकडे श्री पटेल आहेत जे कंपनीबद्दल तुम्हाला सांगणार आहेत आपण या विशिष्ट कंपनीला पहाल की उच्च तंत्रज्ञान औद्योगिक आयओटी आणि इंडस्ट्री 4 0 अवलंबण्याच्या बर्याच संधी आहेत त्याबद्दल आपण नंतर चर्चा करू परंतु प्रथम श्री पटेल यांना कंपनीबद्दल बोलण्यास सांगा माझे नाव भारथ पटेल आहे मेटल टेक्सिजेन्सी प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आम्ही शीट मेटल चे घटक आणि फॅब्रिकेशन तयार करीत आहोत ठीक आहे तर मी जसे श्री पटेल यांना सांगत होतो की हा अभ्यासक्रम आम्ही ह्या कोर्ससाठी करत आहोत इंट्रोडक्शन टू इंडस्ट्री 4 0 आणि इंडस्ट्रियल आयओटीIntroduction to Industry 4 0 and Industrial IoT असे कोर्सचे नाव आहे आणि हा एक एनपीटीईएल कोर्स आहे जो देशभरातून आणि त्याही पलीकडेही विद्यार्थ्यांसाठी सुलभ केला जाईल आणि म्हणून आम्ही येथे आपल्याकडे असलेली विविध प्रकारची साधने आणि आपली सध्याची स्थिती काय आहे आणि इंडस्ट्री 4 0 अडॉप्ट करण्यासाठी आपण ते कसे पुढे नेऊ शकतो हे पाहणार आहोत तर आपण त्याबद्दल नंतर बोलणार आहोत मी याबद्दल बोलणार आहे माझे नाव केवल गणवीर आहे माझे पदनाम मेटल तंत्रज्ञानामधील उत्पादन अभियंता आहे सर्वप्रथम आम्हाला कस्टमर पार्टीकडून ड्रॉईंग्ज मिळतात आणि त्यानुसार आम्ही त्यांना ऑटोकॅडमध्ये डिझाइन करतो त्यानंतर मशीन सॉफ्टवेयरच्या मदतीने डिझाइन रुपांतरित करते हे सॉफ्टवेअरच्या सहाय्याने डिझाइनमधील आकार भोक किंवा चौरस नुसार कट करणे आहे तर हे यंत्र आहे आम्ही येथे सीएनसी मशीन पॅनेल पाहू शकतो आपण येथे प्रोग्राम डिझाइन करता आम्ही आमच्या कार्यालयात त्याची रचना करतो आणि मेमरी कार्डद्वारे प्रोग्राम या सीएनसी पॅनेलमध्ये हस्तांतरित करतो या मशीनमध्ये 1 28 संख्या आहे प्रोग्राममध्ये आवश्यकतांचा उल्लेख केला आहे त्यानुसार ऑपरेटर स्वतः टूलिंग तपशील सेट करतो यानंतर आम्ही सिडर जोडतो आणि डिझाइनिंग प्रक्रिया सुरू करतो मग त्या नंतर संपूर्ण पंचिंग केले जाते होय त्यानंतर पंचिंग प्रक्रिया पूर्ण झाली ज्याचे अनुसरण करून आम्ही ते शियरिंग मशीनवर नेऊ शीअरिंग मशीन मध्ये पॉईंट्स दिले आहेत उदाहरणार्थ चौकोनासाठी बिंदू डावीकडे वर खाली अशा प्रकारे दिले जातात त्यानुसार कटिंग केली जाते आणि एकच भाग बाहेर येतो मग आम्ही त्यास बेंडिंग मशीनवर नेतो आणि आवश्यकतेनुसार डिझाइन वाकवतो 4590 अंश यानंतर आम्ही पावडर कोटिंग फॉस्फेटिंगसाठी जातो ते एका क्रेनमध्ये उचलून केले जाते याला 7 टँक प्रक्रिया म्हणतात तेथे डिपिंग केले जाते घटकातील घाण साफ करण्यासाठी फॉस्फेटिंग आवश्यक आहे यानंतर आम्ही मॅन्युअल पावडर कोटिंगसाठी जातो तसेच आम्ही कन्वेयर बेल्ट वापरुन हे आपोआप करतो आम्ही घटक अडकवतो आणि आवश्यकतेनुसार रंग देतो एक बाजू किंवा दोन्ही कोणता रंग लावायचा त्यानंतर संपूर्ण अतिरिक्त भाग तयार केला जातो मग आम्ही मॉडेल वेगवेगळ्या भागांमधून बनविला बेस टॉप साइड इ आम्ही हे भाग फिट करतो त्यास स्क्रू लावतो आणि मॉडेल पूर्ण करतो बॉक्स प्रकार घटक बनवतो ठीक आहे संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद म्हणूनच आपण पाहिले आहे की ही आणखी एक कंपनी आहे मुळात मला फक्त त्यांच्या कार्याचा संपूर्ण उद्देश पुन्हा सांगू देत तर ही विशिष्ट कंपनी धातूचे शीट घेते आणि एअर कंडिशनर्सचे वेगवेगळे सुटे भाग एअर कंडिशनर्सच्या मुख्य भागासह एअर कंडिशनर्सची आउट डोअर युनिट वगैरे बनवण्याच्या व्यवसायात आहे तर मुळात आपण पाहिले आहे की हे शीट मेटलपासून सुरू होते आणि जे सीएनसी मशीनमध्ये घेतले जाते सीएनसी मशीन संगणकीकृत संख्यात्मक नियंत्रण मशीन आहे जी पीएलसीपेक्षा थोडी वेगळी आहे जी प्रोग्रामिंग करण्यायोग्य लॉजिक आधारित मशीन आहेत तर या सीएनसी मशीनमध्ये मूलतः काय होते ते म्हणजे पीएलसीपेक्षा वजन वेगळे असते ते म्हणजे पीएलसीमध्ये हे अनुक्रमिक ऑपरेशन असते आणि सीएनसी मशीनमध्ये प्रोग्रामची सशर्त अंमलबजावणी होते आणि म्हणूनच सीएनसी तसेच पीएलसी या दोन्ही गोष्टींमध्ये बरेच साम्य आहे परंतु सीएनसी आणि पीएलसी मशीनच्या कार्यात काही फरक आहेत पीएलसी तसेच सीएनसी मशीन्स दोन्हीही कारखाने उत्पादन आणि इतर तत्सम प्लांटमध्ये वापरतात आणि म्हणूनच कंपनीला स्मार्ट बनविण्यासाठी हे काही आवश्यक घटक आहेत परंतु स्मार्ट कारखान्यांसाठी आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपण शिकलेल्या औद्योगिक आयओटी संकल्पनांचा अवलंब करणे आवश्यक आहे तर त्यामध्ये बर्याच गोष्टी आवश्यक आहेत हे फक्त सेन्सर्सपासून सुरू होत नाही तर वेगवेगळे सेन्सर जे एकमेकांशी जोडलेले आहेत तर परस्पर जोडलेले सेन्सर सेन्सर नेटवर्क जे एकाच मशीनला नव्हे तर वेगवेगळ्या मशीनला बसवले गेले आहेत तर या भिन्न भिन्न मशीन वर वेगवेगळे सेन्सर बसविले गेले आहेत आणि ते एकमेकांना व रिमोट मध्ये डेटा सामायिक करू शकतात जेथे त्यावर पुढील प्रक्रिया करायची आहे तर हा सर्व डेटा संकलित केला गेला आहे मला पुन्हा एकदा प्रक्रिया सांगू द्या आणि नंतर भिन्न भिन्न विश्लेषणे हाती घेऊ त्यापैकी काही वास्तविक वेळ विश्लेषणे असू शकतात यापैकी काही वास्तविक वेळ नसलेले विश्लेषक असू शकतात यापैकी काही आपल्याला गुणवत्ता व त्या प्रक्रियेतून कल्पना देऊ शकतात ज्याची गुणवत्ता ही कोणत्या कार्यपद्धतीवर चालत आहे याची गुणवत्ता त्याचे कार्यकारी भाग याबद्दल भिन्न भिन्न डेटा मिळतो आणि यापैकी काही भविष्यात काय घडेल याविषयी आपल्याला काही अंतर्दृष्टी कसे देऊ शकते याबद्दल भविष्यसूचक असू शकते म्हणूनच हे भविष्यवाणी करणारे आणि त्यानुसार कार्य करणारे आपल्यासाठी लिहून ठेवलेले संकेतही आहेत तर हे भविष्यसूचक विश्लेषणाच्या पलीकडे जाते आणि आपल्याला बर्याच भिन्न अंतर्दृष्टी मिळू शकतात या सर्वांसाठी आपण पाहत आहात की आपल्याकडे सायबर भौतिक प्रणालींचे एक पारिस्थितिकी तंत्र आहे सीपीएस आणि त्याद्वारे आपण भिन्न भिन्न सेन्सर एकमेकांशी कनेक्ट करता हेच औद्योगिक आयओटी आहे आपण डेटा संकलित करता आपण त्यात भिन्न भिन्न विश्लेषणे चालविता आणि विश्लेषकांच्या आधारे आपल्याला भिन्न निर्णय घेता येतात जे मशीन किंवा कंपनीमधील व्यवस्थापनास प्रतिसाद म्हणून देतात म्हणून या सर्व भिन्न गोष्टी एकत्र केल्या जाणार्या डेटासह आकर्षक बनविल्या जाऊ शकतात परंतु अद्याप आम्ही तेथे गेलो नाही तर यापैकी बर्याच कंपन्या अजूनही प्राथमिक अवस्थेत आहेत परंतु त्यांच्याकडे अद्याप पुरेसे ऑटोमेशन नाही आणि म्हणूनच आपण गोळा केलेला डेटा सुपरवायझरी कंट्रोलसाठी अशा प्रकारच्या सिस्टममध्ये एससीएडीए देखील जोडू शकतो तर विश्लेषणे नियंत्रण दळणवळण आणि या सर्व गोष्टी एकत्रितपणे आपल्याला एक आकर्षक प्रकारची पर्यावरणीय प्रणाली मिळू शकते जी या कंपन्यांमधून तयार केली जाऊ शकते खरं तर आपल्याकडे अशा स्मार्ट कंपन्या बनविल्या जाऊ शकतात म्हणूनच मी ज्या कारखानदारांबद्दल बोललो होतो त्या सर्व भिन्न कल्पनांनी आणि इतर बर्याच गोष्टी वापरुन आपण सहजपणे अंमलात आणू शकता तर ऑटोमेशन अनालिटिक्स संप्रेषण आणि क्लाउड किंवा फॉग याद्वारे डेटाचा संग्रह किंवा जे काही असेल त्याद्वारे तर या सर्वांना एकत्र आणले जाऊ शकते म्हणून आमच्याकडे यापैकी बर्याच कंपन्यांमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे बरीच क्षमता आहे तर प्रश्न असा आहे की या कंपन्यांना अडॉप्ट करण्यात रस आहे की नाही याविषयी पुढील चरण काय असावे याबद्दल आपण त्यास कसे पुढे आणता येईल परंतु त्यासाठी आवश्यक असलेले म्हणजे इंडस्ट्री 4 0 म्हणजे काय आणि त्याबद्दल त्यांना पुरेसे शिक्षित करणे औद्योगिक आयओटी म्हणजे काय आणखी एक गोष्टीची मला पुनरावृत्ती करूया ती म्हणजे अर्थातच प्रशिक्षण प्रशिक्षण भाग आणि विशेषत प्रशिक्षण केवळ सिस्टमची गुणवत्ता प्रक्रिया आणि उत्पादने इत्यादी संदर्भातच नाही तर सुरक्षा औद्योगिक सुरक्षा देखील सर्वोपरि आहे यापैकी बर्याच कंपन्या औद्योगिक सुरक्षेची काळजी घेतात भिन्न भिन्न मार्गांनी परंतु त्या सर्व अद्याप स्वयंचलित नाहीत तर आपल्याकडे पुरेशा जागेवर ऑटोमेशन असल्यास आपणास कंपनीत उच्च दर्जाची सुरक्षा प्रदान करू शकतात तर गुणवत्ता विश्वसनीयता सुरक्षितता या सर्व गोष्टी अंमलात आणल्या जाऊ शकतात आणि प्रक्रिया आणि प्रणालीमध्ये एकत्रित केल्या जाऊ शकतात आपल्याकडे एससीएडीए आधारित किंवा तत्सम काहीतरी सुपरवायझरी नियंत्रण असू शकते जेथे प्लांटमध्ये किंवा व्यवस्थापनाद्वारे सर्व काहींचे परीक्षण केले जाईल निर्णय एकतर स्वायत्तपणे किंवा अर्ध स्वायत्तपणे घेतले जाऊ शकतात आणि या कारखान्यांमधील यंत्रणा आणि प्रक्रियांना परत पोचवावे लागतील